आत्तापर्यंत आपण प्रशिक्षणाची संकल्पना पाहिली पुढे आपण प्रशिक्षणाच्या गरजा कार्याचे मूल्यमापन कार्यपद्धती मूल्यांकन आणि संभाव्य मूल्यांकन यावरून काय आणि कशा ओळखायच्या याविषयी चर्चा केली आता पुढील Moduls मध्ये प्रशिक्षणाची रचना आणि प्रकार यावर असतील यामध्ये अतिशय महत्त्वाचे घटक म्हणजे आपण प्रशिक्षणा साठी आराखडा कसा तयार करतो आणी त्या मध्ये काय मापदंड विचारात घेऊन प्रशिक्षणाची रचना करतो पण प्रशिक्षणाची रचना करणे म्हणजे आपण शिकण्यासाठी वातावरणनिर्मिती करणे जर वातावरण आधार देणार असेल तर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्याची शक्यता जास्त असते शिक्षणाचा आराखडा म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट असणारे घटक जे प्रशिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्षमता वाढवतील अशा विशिष्ट प्रशिक्षणाचा आराखडा तीन मापदंदंडांवर लक्ष केंद्रित करतो ते म्हणजे प्रशिक्षणार्थीची वैशिष्ट्ये प्रशिक्षणाचे हस्तांतरण आणि संस्थात्मक पद्धती जेव्हा आपल्याला प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा तयार करायचा असतो तेव्हा अशा तीन मापदंडांचा विचार करावा लागतो प्रथम आपण प्रशिक्षणार्थी चे वैशिष्ट्य या पासून सुरु करूया प्रशिक्षणार्थींच्या वैशिष्ट मध्ये आपण शिकण्याची क्षमता या विषयी बोलूया आपणा सर्वांना तर माहितीच आहे की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व असतात शिकण्याचे वातावरण पण वेगवेगळे असते कारण वैयक्तिक स्तरावरील असणारे अनुवंशिक पर्यावरण आणि परिस्थिती मधील विषमता जर वातावरण आधारक्षम असेल संस्था आधार देणारी असेल तर व्यक्तीची शिकण्याची क्षमता गतिमान होईल आता काय शिकायचे यावर ही फार अवलंबून असते शिकण्याची क्षमता यामध्ये काही व्यक्ती संख्यात्मक तंत्र शिकणे मध्ये गतिमान असतात तर काही व्यक्ती गुणात्मक तंत्रशिक्षण यामध्ये गतिमान असतात काही व्यक्ती संख्यात्मक आणि गुणात्मक तंत्रामध्ये समानकार्यक्षम असतात प्रशिक्षक शिक्षण कार्यक्रमाचा आराखडा तयार करत असताना त्याला प्रशिक्षणार्थींची माहिती असणे गरजेचे आहे म्हणून अगोदरच तयार केलेला प्रशिक्षण कार्यक्रम आराखडा पद्धतशीर असतो आणि प्रशिक्षणार्थीविषयीची माहिती ज्यामध्ये त्यांचे वय लिंग आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती याविषयीची माहिती जमवावी जर आपण असे मापदंड ओळखले तर आपण त्यांचे शैक्षणिक गरजा ओळखू शकतो यामध्ये प्रशिक्षणार्थी च्या शैक्षणिक थराची ओळख होते यामुळे आपल्याला पूर्व कल्पना येत असते म्हणजे 100 यशस्वी होईलच असं नाहीये पण कमीत कमी प्रशिक्षणार्थींच्या क्षमतेविषयी माहिती मिळते आणि फक्त सक्षमता च कळते असं नाही त्यांची ओळख होत असते आणि यामध्ये त्यांना शिकायला काय आवडतं यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये योग्य ती सामग्री निवडण्या मध्ये मदत होते यासाठी प्रशिक्षणार्थींची सक्षमता विचारात घेतली जाते दुसरे म्हणजे प्रेरणा एखाद्या व्यक्तीची प्रशिक्षणातील मुद्दे शिकण्याची इच्छा आता आपण सगळ्यांना खूप सारे प्रेरणा सिद्धांत माहिती आहेतच यामध्ये गरजेचा सिद्धांत हा मूळ सिद्धांत आहे आणि आता आपण गरजेचा सिद्धांत विषयी बोलूयात जोपर्यंत एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमाची गरज प्रशिक्षणार्थींना स्वतःला जाणवते तेव्हाच फक्त त्या व्यक्तीसाठी तो प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावी ठरत असतो जेव्हा आपण प्रशिक्षण कार्यक्रम आराखडा तयार करत असतो तेव्हा आपल्याला प्रशिक्षणार्थींच्या प्रेरणास्थान विचारात घ्यावा लागतो तिथले काही विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षणार्थी असतात की ज्यांना हे प्रशिक्षण त्यांच्या रोजीरोटीसाठी गरजेचं असतं जर असं प्रशिक्षण त्यांना नसेल तर ते त्यांचं रोजचं काम व्यवस्थित करू शकत नसतात काही विशिष्ट प्रकारांमध्ये काही प्रशिक्षणार्थींच्या बाबतीत त्यांच्यासाठी असं प्रशिक्षण आहे संस्थात्मक बंधनकारक असल्यामुळे असते या प्रकारामध्ये ते प्रेरित झालेले नसतात आणि काही कामगार अशी असतात की ज्यांना विशिष्ट कार्यामध्ये रस नसतो त्यामुळे त्यांच्यासाठी काही नवीन शिकणे यामध्ये कोणतीही प्रेरणा नसते म्हणून असं समजण्यात येतं की प्रशिक्षणार्थी स्वेच्छेने सहभाग नोंदवतात यामध्ये त्यांची प्रेरणा पातळी उंचावलेली असेल कारण ते स्वतःहून अशा प्रकारच्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले असतात तर असे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावेत तिच्यामध्ये प्रशिक्षणार्थी स्वेच्छेने सहभागी होतील तिसरे म्हणजे स्वतःची कार्यक्षमता स्वतःची कार्यक्षमता म्हणजे एखाद्या व्यक्तीचा प्रशिक्षण कार्यक्रमातील विविध मुद्दे यशस्वीरित्या शिकण्या बद्दल विश्वास होय आता जेव्हा आपण प्रशिक्षण कार्यक्रमांचा आराखडा बनवत असतो तेव्हा त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांचा समाविष्ट करायचा आणि त्यांची रचना कशी करायची हे पाहूया आणि जर आपण प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती पुस्तिका किंवा जाहिरात तयार करत असतो तेव्हा आपण कोणते मुद्दे शिकवणार आहोत आणि त्याचा काय फायदा होईल हे स्पष्ट करणे गरजेचे असते म्हणून स्वतःची कार्यक्षमता किंवा स्वतःबद्दल आवड असेल तरच ते यशस्वीरित्या शिकू शकतात तिसरा मुद्दा म्हणजे आपण शिकण्याच्या सक्षम कशी जोडुया म्हणजे जर व्यक्ती शिकण्यासाठी सक्षम असेल तर त्याला स्वतःबद्दलची कार्यक्षमता ही असतेच म्हणजेच शिकण्याची क्षमता जास्त असेल तर प्रेरणा स्तर उंचावलेला असेल स्वतःबद्दलची कार्यक्षमता उंचावलेले असेल आणि ती व्यक्ती प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी कार्यक्रमांमध्ये सक्षम असते आता खूप सार्या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल प्रश्न पडत असतो किती फायदेशीर असतील की नाही म्हणजे अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचे फायदे काय व अशा कार्यक्रमाची रचना कशासाठी केलेली असते अशा विशिष्ट कार्यक्रमापासून काय शिकायला मिळतं आणि प्रशिक्षणार्थी अशा कार्यक्रमाकडे कशा पद्धतीने बघू शकतात ही खूप स्पष्टपणे अधोरेखित करणं गरजेचं असतं शिकणारी व्यक्ती व त्याची शैली हेही खूप महत्त्वाचे असतात अशा पद्धतीने आपण शिकण्याच्या शैली याबद्दल चर्चा केली यामध्ये काहीजण आक्रमक असतात तर काही शांत असतात म्हणून जे शांत असतात ते चांगले आणि त्यांचा शिक्षणाबद्दलचा दृष्टिकोन खूप उंचावलेला असतो आणि अशा अशा पद्धतीने शिकणाऱ्या व्यक्तीच्या प्रकारानुसार शिक्षण प्रणालीची शैली ठरवली जाते आणि त्यानुसार ते शिकू शकतात तर मग हे होतं प्रशिक्षणार्थी च्या गुणवैशिष्टे बद्दल आणि आता आपण प्रौढ शिक्षणाची तत्वे याबद्दल बोलूया प्रशिक्षणाच्या तत्व मध्ये पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षणाची गरज ओळखणे आणि मी म्हटल्याप्रमाणे हेच व्यक्तीला प्रेरित करीत असते गरज व्यक्तीला प्रेरित करीत असते प्रौढ शिक्षणाच्या बाबतीत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा पुढील दृष्टीकोन त्यांच्या अपेक्षा ते काय शिकणार आहेत आणि हे शिकल्यानंतर ते पुढे त्यांचे भविष्य घडवणार आहेत जो पर्यंत त्यांना हे स्पष्ट होत नाहीये की अशा प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांचं भविष्य घडवू शकतो तोपर्यंत त्यांच्यामध्ये शिकण्याबद्दलचा उत्साह उत्साह किंवा प्रेरणा तयार होणार नाही त्यांनी स्वतःला स्वयं निर्देशित बनवायला हवं हे होतं प्रौढ शिक्षणाबद्दल अजून उदाहरणार्थ मध्यम व्यवस्थापक किंवा वरिष्ठ व्यवस्थापक आणि अशा प्रकारांमध्ये व्यक्ती जेव्हा ट्रेनिंगसाठी येतात तेव्हा त्यांना असा समज असतो की मला पुष्कळ अनुभव आहे आणि अशा प्रशिक्षणाची गरज नाही आणि मग या प्रशिक्षणामध्ये काय नवीन शिकवतील आणि मी यामधून नवीन काय शिकणार आहे आणि असे असेल तर निश्चितपणे लोकांमध्ये अशा विशिष्ट प्रशिक्षणाची गरज वाटणार नाही किंवा ते अशा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणाकडे स्वयम् निर्देशीत होणार नाहीत नुकतेच मी एक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आणि त्या नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सर्व सहभागी सदस्य 50 ते 55 वयोगटातील होते पण ते सर्व स्वयम् निर्देशित होते आणि ते विशिष्ट नेतृत्व शैली कार्यक्रम शिकू इच्छित होते आणि असे निदर्शनास आले की जेव्हा स्वयं निर्देशित समूह असतो तिकडे फलित हे अतिउच्च असते तिसरा मुद्दा म्हणजे या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कार्य संबंधी अनुभवाचा अंतर्भाव करणे आता फक्त हे सैद्धांतिक असू नये जर हे फक्त सैद्धांतिक असेल तर प्रशिक्षकाला सुयोग्य प्रतिसाद मिळणार नाही कारण अशावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षणामधील मुद्दे त्यांच्या उपयोगाचे आहेत की नाहीत हे पाहणार आहेत उदाहरणार्थ मी एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या रचनेबद्दल बोलत आहे आणि हे प्रशिक्षकांसाठी उपयोगाचे ठरेल जे कोणी प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना कशी करायची हे शोधत आहेत त्यांनी अशा प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कार्यानुभव समायोजित करण्याबाबत काळजी घ्यावी इथे आपण घटनांच्या अभ्यासाचा वापर करू शकतो आपण विशिष्ट सराव करून घेऊ शकतो यामुळे त्यांना समजून घेण्यासाठी सोयीस्कर होईल आणि ते याबद्दल बोलू शकतील आणि अजून ते अशा विशिष्ट कार्य अनुभवाबद्दल बोलू शकतील मला एक उदाहरण द्यायला आवडेल जेव्हा आम्ही BHEL मधील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला तेव्हा Al Strom या घटनेचा अभ्यासाच्या समाविष्ट केलेला आणि त्यांची तुलना आम्ही दुसऱ्या जवळपास सारख्या असणाऱ्या संस्थांबरोबर करून त्यांनी अशा अडचणींना कसा मार्ग काढला आणि त्यांनी कशी वृद्धी साधली म्हणून जर आपण अशा संबंधित कार्य अनुभवाच्या घंटांचा अभ्यासक्रमांचा समावेश केला तर त्याचे शिकण्या बद्दल बंध जुळतात आणि मग जर माझ्या बाबतीत अशी घटना घडली तर मी यातून कसा मार्ग काढेल किंवा अशी परिस्थिती माझ्यावर येऊ शकते म्हणून विशेषता आय आर च्या संबंधित लेबर लॉ मध्ये अशा अडचणी असतात जेव्हा कामगार संघटना काही प्रॉब्लेम घेऊन येतात तेव्हा त्या सोडविण्यासाठी त्यांच्या बरोबरचे नातेसंबंध चांगले जोपासणे गरजेचे असते आणि मग दुसऱ्या कंपन्या किंवा उद्योग असे नाते संबंध कसे जोपासतात हे पाहायला मिळत जर ते त्यांचे नातेसंबंध जोपासू शकत असतील तर ते निश्चितपणे अशा कार्यानुभवाच्या समावेश प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये सहज करू शकतात पुढे जाऊन अडचणी सोडविण्याच्या दृष्टिकोनाचे समायोजन प्रशिक्षण प्रणालीमध्ये करावे जेव्हा आपण प्रशिक्षणाच्या प्रक्रियेबद्दल बोलत असतो तेव्हा नेहमी अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने पहात असतो तिकडे आपण काही विशिष्ट घटनांचा अभ्यास करत असतो तिकडे काही विशिष्ट उदाहरणांचा वापर करीत असतो आणि यामधून आपण एखाद्या विशिष्ट अडचणी बद्दल बोलत असतो त्या अडचणींमधून मार्ग कसा काढला याचा विचार आपण निश्चितपणे केलेला असतो मी काही घटनांचा अभ्यासक्रम अपलोड केलेला आहे आणि काही सराव सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला आहे आणि तुम्हीही पहाल अशा घटनांचा अभ्यास आणि सराव हे अडचणी सोडवण्याच्या दृष्टी कोणाबद्दल आहेत उदाहरणार्थ विमानतळावरील पार्किंगची जागा या घटनेचा अभ्यास आणि मग त्या विशिष्ट घटनेच्या अभ्यासाबद्दल असं बोललं जाईल की विमानतळावरील पार्किंगची अडचण कशी सोडण्यात आले तर अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्यांचा उपयोग करून आपण शिकण्याच्या पद्धतीमध्ये एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन बनवण्यात मदत करीत असतो मग ते अंतर्गत आणि बहिस्त घटकांकडून प्रेरित होत असतात हे अतिशय महत्त्वाचे आहे काही वेळेला अंतर्गत प्रेरणा खूप जास्त नसते पण बहिस्त प्रेरणा आधार देणाऱ्या असतात आणि जसे की उदाहरणार्थ स्पर्धात्मक वातावरण आणि मग जिथे स्पर्धात्मक वातावरण असते तिथे निश्चितपणे एखाद्या कामगाराला नवीन शिकण्यासाठी आणि स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आवड निर्माण होते आणि अशा प्रकारचे बहिस्त स्पर्धात्मक वातावरण हेच अंतर्गत प्रेरणा बनवत असतात म्हणून बहिस्त घटक हे अंतर्गत प्रेरणेला कारणीभूत असतात अशा प्रकारांमध्ये व्यक्ती जास्त शिकत असतो त्याचा स्वतःबद्दलचा विश्वास वाढत असतो शिकण्यासाठी सुरुवात करत असतो मग त्याचे वय काहीही असो म्हणून जेव्हा आपण प्रौढ शिक्षणाबद्दल बोलत असतो तेव्हा असे मापदंड नवीन शिकण्यासाठी ते तयार आहेत की नाहीत ते शिक्षण त्यांच्या गरजेचे आहे की नाही त्याच्याशी त्यांचा कितपत जवळचा संबंध आहे आणि जर अशा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्या कामाच्या खूप जवळचा असेल तर ते अशा अडचणी सोडविण्याच्या दृष्टिकोनाला आनंदाने स्वीकारतील म्हणून अशा प्रकारांमध्ये एक ओळखू शकलो की एक सारख्या वाटणाऱ्या अडचणी जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्या कशा सोडवायच्या हे समजतं आणि मग ते दोन्ही अंतर्गत आणि बहिस्त घटकांकडून प्रेरित होत असतात आणि या घटकांशिवाय जे कोणी याला आव्हान देत असतात तेव्हा असे आव्हान सुद्धा त्यांच्यासाठी प्रेरणा ठरत असतं आता आपण संस्थात्मक पद्धतीविषयी बोलूयात कि ज्या मध्ये संस्थात्मक पद्धती काय आहेत शिकणाऱ्यांचा सहभाग आणि प्रतिसाद हे खूप खूप महत्त्वाचे बनत असतात आता सहभाग आणि प्रतिसाद हे सक्रिय सराव नोंदवत असतात तर मग सक्रिय सरावाचे प्रकार कोणते असतात कार्य संबंधित कामगिरी यामध्ये आपल्याला कोणते कार्य पार पाडावे लागते जेव्हा आपण एच आर एक्झिक्युटिव विषयी बोलत असतो तेव्हा त्यांना भरती संबंधित सर्व कार्य पार पाडावे लागतात यामध्ये निवड प्रक्रिया असेल प्रशिक्षण आणि विकास असेल कामगिरी अवलोकन असेल भरती असेल बदली असेल त्यांचे वेतन ठरवणे असेल मग कामगार आणि उद्योग यांच्यामध्ये नातेसंबंध जोपासणे असेल अशा पद्धतीची सर्व कार्य त्यांनी पार पाडणे अपेक्षित असते आता अशी सर्व प्रकारची कार्य पार पाडण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव असणे आवश्यक असते आणि अशा सर्व प्रकारची कार्ये अतिशय सक्षम कार्यक्षम पद्धतीने पार पाडण्याची खात्री देणे त्यांना आवश्यक असते आणि मोठ्या संस्थांमध्ये आपल्याला असे आढळून येते की तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यासाठी वेगवेगळे मनुष्यबळ विकास विभाग कार्यरत असतात त्यामध्ये वैयक्तिक विकास रोजगार विकास संस्थात्मक विकास असे वेगवेगळे विभाग तिकडे कार्यरत असतात अशाप्रकारे भरती निवड प्रक्रियेमध्ये विविध विभाग आढळून येतात आणि म्हणून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणामध्ये त्यांच्या कार्यासंबंधी कामगिरीच्या प्रकारांमध्ये आवश्यक असणाऱ्या जबाबदाऱ्या बरोबर जुळवून ठेवणे गरजेचे असते आणि प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थींनी कोणत्या प्रकारचे कार्य पार पाडणे अपेक्षित आहे आणि हेच पैलू त्यांच्या कामाच्या ठिकाणचा सक्रिय सराव ठरवत असतात प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीमध्ये ते कार्यक्रमांमध्ये जोडले जातात कारण त्यांच्या संबंधित कार्य ते सक्षम आणि कार्यक्षम पद्धतीने करू शकत असतात आणि दुसरे म्हणजे अंतराचा सराव अशा अंतराच्या सर्वांमध्ये ठराविक अंतराने काही तासांच्या किंवा काही दिवसाच्या कालावधीने काही तासिका मधून सराव करणे होय म्हणून एक किंवा दोन आठवड्याचेच प्रशिक्षण कार्यक्रम असणे गरजेचे नाही काही ठिकाणी तीन महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम असेल पण यापेक्षाही डिप्लोमा कोर्स सारखे प्रशिक्षण कार्यक्रम कधीही चांगले आणि अशा एक वर्षाच्या डिप्लोमा कोर्स मध्ये विविध प्रकारचे आदाने प्रदान केली जातात आणि हळूहळू व्यक्ती हा अंतराच्या सरावाने वैयक्तिकरित्या शिकत असतो म्हणजे अशा फक्त वाचनातून निर्माण होणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रात्यक्षिकांचे ज्ञान असणे किंवा कामाच्या ठिकाणचं कौशल्य असणे उपयोगी असते अशा अंतराच्या कार्यक्रमांमध्ये ज्ञान आणि कौशल्याची तात्काळ गरज असेल तर असे कार्यक्रम जास्त कार्यक्षम ठरणार नाहीत अंतराच्या सरावाचा फायदा म्हणजे प्रशिक्षणार्थी स्वतःचा वेळ घेऊन ते शिकत असतो आणि जेव्हा त्याला आत्मविश्वास निर्माण होतो तेव्हा पहिली पायरी त्याने पार केलेली असते आणि नंतर निश्चितपणे तो दुसर्या पायरीकडे वाटचाल करु शकतो तर निकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणार्थींना अंतराच्या सरावाची संधी नसते जेव्हा मनुष्यबळ विभागाचा हेतू स्पष्ट असतो जेव्हा संस्थेचा हेतू स्पष्ट असतो तेव्हा ते एखादी योजना आखू शकतात आणि हळुवारपणे ठराविक कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या प्रकारचे सराव आणि त्यांची कार्ये पद्धतशीरपणे पार पाडू शकतात अतिशय साधे उदाहरण म्हणजे कार्य परिभ्रमण कार्य परिभ्रमण हा एक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रकार आहे यामध्ये व्यक्तीला एखादं एक्स कार्य किती महिने किंवा किती काळ हाताळायला मिळेल याचा आराखडा बनवणे आणि नंतर किती महिने दुसरं वाय कार्य किती महिने तिसरा झेड कार्य आणि अशा पद्धतीने योजना आखणे आणि आता समूह सराव समूह सराव म्हणजे सर्वांनी एकत्र मिळून एकावेळी सराव पार पाडणे म्हणून अशा प्रकारांमध्ये उदाहरणार्थ संगणक प्रणाली असतील संस्थेमधील संगणकप्रणाली सर्व व्यक्ती एकावेळी सराव करणार असतील तर असा प्रशिक्षण कार्यक्रम कार्यक्षम संगणक प्रणाली रुजविण्यासाठी उत्तम ठरेल तिथे एक आव्हान म्हणजे अशा कार्यक्रमाची रचना करणे आणि तेही खूप थोड्या कालावधीमध्ये आणि हे सर्व सहभागी मी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांची शिकण्याची पातळी सारखी नसते परंतु अशा कमी कालावधीमध्ये सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक दाखवून अगदी कमी कालावधीमध्ये त्यांची शिकण्याची कौशल्य जोपासावी लागतात हे अतिशय मोठं आव्हान ठरत असतं म्हणून अतिशय थोड्या प्रकारांमध्ये की जिथे प्रशिक्षण संस्था म्हणजेच अशा संस्था स्वतः ज्या रोज नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात जर संस्था नवनवीन तंत्रज्ञान शिकत असते तिथे सर्व कर्मचाऱ्यांनी शिकण्याचे एक विशिष्ट तंत्रज्ञान विकसित केलेले असते हे जर असेल तरच समूह प्रशिक्षण कार्यक्रम घेता येऊ शकते आणि अशा मोठ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सर्वच प्रशिक्षणार्थी शकतील याची शक्यता नाही हे प्रशिक्षककासाठी एक आवाहन असते कारण प्रशिक्षणार्थी मध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही म्हणूनच सर्वांसाठी पूरक असा एक प्रशिक्षण कार्यक्रम करणे गरजेचे असते म्हणून एका सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करणे हे मोठे ठरत असतं खूप वेळा काय होतं की शिकवण अति होते अती शिकवण म्हणजे प्रशिक्षणार्थीकडून त्याला अगोदरपासूनच येत असलेली एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सराव करून घेणे म्हणजे एकसारख्या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम पुन्हा पुन्हा घेणे असे पुनरावृत्ती प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम काही उपयोगी ठरत नसतात तर म्हणून फ्रेशर कोर्सचे आयोजन करणे गरजेचे असते संस्थात्मक पद्धतीमध्ये ज्यांनी पहिली पातळी पार केलेली असते ते दुसऱ्या पातळीचा कोर्स जॉईन करू शकतात पण या दुसऱ्या पातळीमध्ये पहिल्या पातळीतील प्रशिक्षण कार्यक्रम नसेल इथे पहिल्या पातळीतील प्रशिक्षणावर पुन्हा लक्ष केंद्रित केलेले नसावे जर पुनरावृत्ती प्रकार असेल तर हे प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करत असताना अतिशय स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे असते ज्यांना प्रथम पातळीचे ज्ञान आहे त्यांनी अशा प्रथम पातळीच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवणे अपेक्षित नसते जर दुसऱ्या पातळीतील कार्यक्रम असेल तर या दुसऱ्या पातळीतील कार्यक्रमाला काही पूर्व शर्ती असतात जसे की पहिली पातळी पूर्ण केलेली असावी म्हणजे तिकडे पुनरावृत्ती होणार नाही पण जर आपण एक सारखाच प्रशिक्षण कार्यक्रम घोषित करत असेल तर एक सारखेच सहभागी सदस्य असतील आणि त्याचा फारसा उपयोग होणार नाही वर्तनातील मॉडेलिंग हा एक प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रकार आहे यामध्ये सूचनांचा आराखडा तयार करणे सामाविष्ट असते खूप वेळा मध्यम आणि उच्च पातळीतील व्यवस्थापकीय व्यक्तींकडून अशा काही तक्रारी येतात की ज्यामध्ये त्यांची विशिष्ट प्रकारची वर्तनशैली दिसून येते अशा प्रकारांमध्ये हे वर्तन जाणून बुजून नसते नकळतपणे अशा प्रकारची वर्तणूक दिसून येते म्हणून या ठिकाणी असं कोणीतरी पाहिजे की जो त्यांना हे सांगेल की संवाद कसा साधावा हे एका विशिष्ट प्रकारच्या आदर्श वर्तणुकीतून दाखवले जावे एखाद्या विशिष्ट वर्तणुकीची मॉडलिंग बनवणे आणि असे वर्तणुकीचे मॉडलिंग की जे व्यक्तींना संदेश देईल की ही वर्तणूक योग्य नाही परंतु त्याला स्वतःला आत्मसात होईल की आपणही असंच वर्तणूक करीत असतो आणि म्हणून अशा घटनांमध्ये वर्तणुकीच्या मॉडेलिंगचा समावेश सूचना देण्यासाठी केला जातो नंतर दुसऱ्याच्या वर्तणुकीची प्रात्याक्षिके दाखवले जातात याचं फलित म्हणजे प्रशिक्षणार्थी अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमधून शिकवण घेत असतात म्हणजे अशा प्रकारची वर्तणूक योग्य नाही ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल हे पूर्णपणे थांबते असं नाही परंतु अशी विशिष्ट वर्तणूक कमी करण्याचा प्रयत्न होईल सूचनात्मक नीतीमध्ये त्रुटी आधारित उदाहरणे यांचा समावेश केला जातो म्हणजे प्रशिक्षण योग्य पद्धतीने नाही वापरलं तर काय चुकीचं होऊ शकतं यांची प्रशिक्षणार्थी बरोबर चर्चा घडवून आणणे तर म्हणून अशा प्रकारांमध्ये जिथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात तिथे प्रशिक्षणार्थीं सांगितलेली कार्ये सक्षम पद्धतीने पार पाडू शकत नसतात आनंद प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सूचना असतात जसे की प्रथम पातळी पार करणे नंतर दुसरी पातळी पार करणे नंतर तिसरी पातळी अशा पद्धतीने सर्वांना विशिष्ट प्रकारच्या पातळी मधून प्रशिक्षण पूर्ण करायचे आहे काहीवेळा प्रशिक्षणार्थींना असे वाटत असते की त्यांना अगोदरच अशा विशिष्ट एक दोन आणि तीन टप्प्यांचे ज्ञान आहे आणि म्हणून असा प्रशिक्षण कार्यक्रम त्यांच्यासाठी नसतोच तर अशा पद्धतीचे त्रुटीवरील आधारित उदाहरणे की जे सूचना मधून समाविष्ट केले जाऊ शकता हे अतिशय स्पष्ट करणे गरजेचं असतं की जर एखादी गोष्ट नवीन असेल तर ती नमूद करणे गरजेचे आहे जर काही पूर्व शर्ती असतील तर त्या सुद्धा नमूद करणे गरजेच्या असतात म्हणून यामुळे एखादी व्यक्ती अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये विशिष्ट सूचनांच्या आराखड्यामध्ये कार्य पार पाडू शकते रचनात्मक आराखड्यामध्ये पुढचा घटक म्हणजे मजबुतीकरण एखादी व्यक्ती चांगल्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा प्रतिसाद देत असते तर असे आहे वर्तणुकीचे मजबुतीकरण वर्तणुकीच्या मजबुतीकरणाचा सिद्धांत आपल्याला सांगतो की ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी वर्तनाची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असते साधे उदाहरण म्हणजे जेव्हा एखाद्या मुलाला आपण खूप चांगलं म्हटलं कौतुक केलं तर त्याला तसेच वर्तवणूक पुन्हा पुन्हा करायला आवडेल तसेच बक्षीस प्रणालीच्या या प्रकारा मध्येसुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या प्रतिसादांची पुनरावृत्ती पाहायला मिळते जेव्हा व्यक्तीला चांगलं कौतुक मिळत असते तेव्हा त्याच्याकडून तशाच वर्तणुकीची पुनरावृत्ती पहायला मिळते विशेष म्हणजे त्याच्या प्रशिक्षकांकडून किंवा त्याच्या वरिष्ठांकडून किंवा त्याच्या जोडीदाराकडून एका विशिष्ट वर्तणुकीचे कौतुक केले जाते तेव्हा असे वर्तन अचानक पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल वर्तणूक मजबुतीकरण मध्ये नकरात्मक परिणाम विषयीच्या क्रिया टाळल्या जातात तर म्हणून असं म्हटलं जातं की आपण अशा क्रिया करू नयेत की ज्या नकारात्मक परिणाम घडवून आणतात उदाहरणार्थ एखादी व्यक्ती प्रेरित झालेली असते त्यावेळी आपण त्यांना हे सांगणे योग्य नाही की त्या व्यक्तीकडे शिकण्याची क्षमता नाही असे नकारात्मक बोलणे टाळावे नाही तर काय होईल किती व्यक्ती हे शिकणेच थांबवेल ती सक्रिय नसेल आणि अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये ती व्यक्ती सहभाग घेणार नाही तर मग अशा प्रकारचे नकारात्मक परिणाम टाळावेत तात्काळ निश्चिती प्रशिक्षण संपल्यानंतर लगेचच जर त्यांना मजबुतीकरण आणि प्रतिसाद दिला तर व्यक्ती खूप चांगलं शिकू शकतील म्हणून तत्काळ प्रतिसाद देणे गरजेचे असते होते यामध्ये दिरंगाई असू नये तर जेव्हा जेव्हा आपण प्रशिक्षण कार्यक्रम आराखडा तयार करत असतो तेव्हा प्रतिसाद कालावधी हा तत्काल असावा म्हणजेच प्रतिसाद घेण्यासाठी एक तासिका नियोजित केलेली असावी ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी तात्काळ प्रतिसाद देऊ शकतात आणि अशा प्रतिसादा नुसार पुढील घटनाक्रमा मध्ये सुद्धा सुधारणा केली जाऊ शकते परंतु जर कार्यक्रम रचनेमध्ये प्रतिसादासाठी काही जागाच नाही ठेवली तर नंतर असे वाटते की हा प्रतिसाद आपण कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच गोळा करायला हवा होता कारण जर आपण त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या कामाचे ठिकाणी जाऊन नंतर प्रतिसाद पाठवा तर ते अतिशय अवघड होऊन बसते कारण ते एकदा त्यांच्या ठिकाणी गेले की ते कामांमध्ये व्यस्त होणार तर म्हणून असा सल्ला द्यावासा वाटतो की जो काही प्रशिक्षण कार्यक्रम आपण तयार करीत असतो त्यामध्ये एक सत्र प्रतिसाद घेण्यासाठी अवश्य ठेवा जो आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी असेल आता पुढील मुद्दा म्हणजे प्रशिक्षणाचे हस्तांतरण जेव्हा आपण प्रशिक्षणाच्या हस्तांतरण याबद्दल बोलत असतो तेव्हा प्रथमता प्रशिक्षणार्थी कार्यक्षम पद्धतीने आणि सातत्याने त्यांचे प्रशिक्षण अमलात आणू शकतील याचा विचार होतो म्हणजेच हे असं असू नये की एखादी व्यक्ती प्रशिक्षित झालेली असते आणि सहा महिन्यानंतर एखाद्याला प्रात्यक्षिक करून दाखवायला सांगितले तर ते जमत नसते उदाहरणार्थ नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जे काही शिकवले जाते आणि नंतर त्याप्रमाणे त्याला नेतृत्व विकसित करण्याची संधी दिली जावी जर मोठ्या ग्रुप मध्ये शक्य नसेल तर एखाद्या छोट्या ग्रुपमध्ये सुद्धा अशी संधी मिळणे आवश्यक असते जर मोठ्या कामावरती शक्य नसेल तर छोट्या कामांमध्ये तरी अशी संधी मिळणे गरजेचे असते परंतु जर संस्था अशी संधी देऊ शकत नसेल तर जे काही आहे तो शिकलेला आहे ते सर्व काही ठराविक कालावधीनंतर त्याच्या कामाचे ठिकाणी तो अमलात आणू शकणार नाही आणि तो विसरून जाऊ शकतो किंवा त्याच्या प्रेरणा कमी होऊ शकतात आणि त्याला असं वाटू लागतं की जे काही प्रशिक्षणामध्ये त्याने घेतलेले आहे ते त्याच्यासाठी फार काही उपयोगी नाही म्हणून हे टाळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे की त्याला अशी संधी उपलब्ध करून देणे म्हणजेच प्रशिक्षणाचे हस्तांतरण करून देणे जेव्हा प्रशिक्षणाच्या हस्तांतरणाची संधी प्रशिक्षणामध्ये दिली जाते तेव्हा निश्चितपणे ती व्यक्ती कोणतेही प्रात्यक्षिक सक्षम पणे करू शकते तिकडे काही निश्चित अडचणी असू शकतात जसे की व्यक्ती स्वतःला विशिष्ट प्रशिक्षण पद्धती मध्ये पुन्हा समाविष्ट करून एखाद्या अडचणीतून मार्ग काढू शकते तर म्हणून हे प्रशिक्षणाचे हस्तांतरण अतिशय महत्त्वाचे ठरत असते प्रशिक्षणाच्या हस्तांतरणासाठी शिक्षकाने हस्तांतरणाच्या सिद्धांताचा अवलंब करणे गरजेचे असते प्रशिक्षणार्थींना जबाबदारी घेण्यासाठी प्रेरित केलं जाऊ शकत त्यांनी स्वयं व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे ही एक स्वतः अध्यापन प्रक्रिया आहे कारण जेव्हा असे विशिष्ट कार्यशाळेमधून प्रशिक्षणाचे हस्तांतरण होत असते तेव्हा व्यवस्थापकाने असे प्रशिक्षण सिद्धांत अमलात आणणे गरजेचे असते अशा विशिष्ट सिद्धांताचा तो वापर करू शकतो ज्या गोष्टी तो प्रशिक्षणामध्ये शिकलेला आहे आणि जेव्हा तो त्याच्या कामाच्या ठिकाणी परत जाईल तेव्हा जे काही सिद्धांत तो शिकलेला आहे ते त्याने तिथे अमलात आणावेत उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला नेतृत्व प्रशिक्षण दिलेले असते त्याला एखाद्या विशिष्ट मॉडेल बद्दल बोलायला सांगितले जाते आणि जेव्हा तो त्याच्या कामाच्या ठिकाणी परत जातो तेव्हा असे विशिष्ट मॉडेल त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करीत असतो मग ते यशस्वी होऊ देत किंवा नाही खूप वेळा तान तनाव व्यवस्थापना विषयी शिकत असतो खूप वेळ तो संघर्ष व्यवस्थापनाविषयी शिकत असतो तर असे आढळून आलेले आहे की जे काही विशिष्ट सिद्धांत प्रशिक्षणामध्ये शिकवले जातात ते कामाच्या ठिकाणी राबवले जावेत आणि तत्परतेने त्याचा वापर करावा स्वयम् व्यवस्थापन पद्धती मध्ये प्रशिक्षणार्थींची जबाबदारी बनते की त्यांनी स्वतःचे कसे व्यवस्थापन करावे हे सुद्धा शिकले जाते तर फक्त त्याला माहिती आहे म्हणून किंवा त्याला सूचना दिलेल्या आहेत म्हणून त्याला सल्ला दिलेला आहे म्हणून त्याने त्याच्या कामाचे ठिकाण या प्रशिक्षणाचे काय करायचे आणि काय नाही हे ठरवावे तर अशा प्रकारच्या शिक्षण हस्तांतरनामध्ये तो प्रशिक्षणार्थी निश्चितपणे जे काही त्याला सांगितले ते आठवण्याचा प्रयत्न करेल आणि जे काही टाळायचे आहे ते पण विचारात घेईल आणि अशा पद्धतीने प्रशिक्षणाचे हस्तांतरण जास्त कार्यक्षम असेल तर प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना अतिशय स्पष्टपणे नमूद केलेली असावी यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल च्या सर्व गोष्टी मांडाव्यात संस्थांना असं सांगावंसं वाटतं की त्यांनी कर्मचाऱ्यांना काही थोड्या कालावधीसाठी तरी शिकलेल्या गोष्टींचा अंमलबजावणीसाठी मान्यता देण्यात यावी नाहीतर असे समजले जाईल की अशा प्रशिक्षणाचा काही उपयोग नाही आणि म्हणून एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमधून शिकलेली कौशल्ये अमलात आणली जाणार नाहीत आता इकडे मला तुम्हाला हस्तांतरणाची प्रक्रिया दाखवायला आवडेल ही कशी केली जाते पहिले म्हणजे प्रशिक्षणार्थींची वैशिष्ट्ये जसे की मी सांगितले प्रेरणा आणि इच्छाशक्ती कर्मचाऱ्यांची इच्छाशक्ती जी खरच त्यांना अशा प्रकारच्या विशिष्ट ज्ञानाच्या प्रशिक्षणाची गरज आहे का इच्छा आहे का मग ते कोणत्याही वयोगटांमध्ये असू देत किंवा कामाचे ठिकाण असू देत आणि नंतर जेव्हा ते कामाच्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांना ते राबविण्यात येईल का आणि नंतर म्हणजे सक्षमता एखाद्या व्यक्तीची सक्षमता जसे की मी सांगितले सर्व प्रकारचे कौशल्य कामाचे ज्ञान मनुष्यबळ कौशल्य सैद्धांतिक कौशल्य अशी सक्षमता असेल आणि प्रेरणा असेल तर निश्चितपणे हे सर्व प्रशिक्षणार्थींची वैशिष्ट्ये घडू शकतात म्हणजे त्याने कसे शिकावे आणि कसे नाही हे त्याला एक संधी देऊन जाते जर तुम्ही त्याला तशी संधी दिली तर निश्चितपणे तो शिकण्यासाठी चांगली वातावरण निर्मिती करू शकेल आणि पूर्ण हस्तांतरण सिद्धांताचा अवलंब करणे म्हणजेच अशा हस्तांतरण सिद्धांताचा वापर करता यावा आणि जसे की मी अगोदर नमूद केल्याप्रमाणे स्वयंम व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा आता इथे तुम्ही तिसऱ्या घटकाकडे लक्ष दिलेले मला आवडेल म्हणजे हे सर्व शक्य आहे हे जेव्हा हस्तांतरण वातावरण असेल आणि हा कार्य वातावरणाचा एक भाग आहे तिकडे कार्य वातावरणामध्ये तुम्हाला असे दिसून येईल की वातावरण सुयोग्य असेल तरच व्यक्तीकडे घेतलेली शिकवण टिकून राहू शकते पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे हस्तांतरणाचे वातावरण वातावरण हे कार्य वातावरण निर्मितीला आधार देणारे आणि पूरक असते जर वातावरण हे आनंद देणारे आणि सकारात्मक असेल तर घेतलेली शिकवण स्वीकारण्या मध्ये व्यक्ती यशस्वी होते आणि मग कामाच्या ठिकाणी व्यक्ती कोणत्याही वातावरणामध्ये कार्य करू शकते आणि निश्चितपणे व्यक्ती भविष्यामध्ये टिकू शकते दुसरे म्हणजे व्यवस्थापन आणि जोडीदाराकडून आधार फक्त वरिष्ठांचा आधार पुरेसा नसून जसे कि मी सांगितले जोडीदारांचा आधार पण गरजेचा असेल म्हणजेच ज्यांच्या अवतीभोवती अशा विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती असतील त्यांना अशी शिकवण अमलात आणायला मिळेल आणि नवीन संकल्पना वापरता येते अशाप्रकारे जास्तीत जास्त कार्यक्षम पद्धतीने कामाला समजले जाऊ शकते नवीन पद्धतीने कार्य करण्याची संधी दिली जाऊ शकते यामध्ये नवीन शिकवण जोपासली जाऊ शकते शेवटचा मुद्दा म्हणजे तांत्रिक आधार आजकाल सर्वच प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी तंत्रज्ञानाची जोड खूप गरजेची असते कामाच्या वातावरण निर्मितीमध्ये जर तंत्रज्ञानाची जोड असेल तर व्यक्तीची कार्यक्षमता आणि सक्षमता जास्त असेल म्हणून हे सर्व घटक शिकवण जोपासण्यासाठी गरजेचे असतात तर कार्यक्रम तयार करत असताना हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं ठरतं की प्रशिक्षणार्थींची वैशिष्ट्ये आणि त्यानुसार कार्यक्रमाची रचना करणे आणि कामाचे वातावरण आधार देणारे असावे कामाचे वातावरण निश्चितपणे प्रशिक्षण हस्तांतरण प्रक्रियेमध्ये खूप खूप महत्त्वाचे ठरते